तर आता आणि चला हे MoM शोधण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आम्ही कोणती प्रक्रिया वापरली आम्ही हा पल्स बेसिस आणि डेल्टा चाचणी वापरतो ठीक आहे तर मी आता तुम्हाला सिम्युलेशनचे काही परिणाम दर्शवित आहे हे तुम्ही MoM कसे कार्यान्वित करता हे सांगण्यासाठी आहे हे तुमच्या गणनेमध्ये देखील एक मोठा फरक करते आणि म्हणूनच तुम्ही इथे काय अर्थ काढता तर मग आपण येथे एक केस आणि दुसरी केस पाहू ठीक आहे तर सामान्यत तुम्हाला तुमच्या MoM वर अधिक अचूक परिणाम कसे मिळतील विद्यार्थीः विभागांची संख्या वाढविणे विभागांची संख्या वाढवा बरोबर तर दुसऱ्या शब्दांत तुम्ही हे वाढवा बरोबर विभाग तुम्ही हे वाढवा बरोबर तर मला अभ्यास करायचा आहे उदाहरणार्थहे मी असे लिहीत आहे तर मगआणि काय होते ते पाहू या जसे मी विभागांची संख्या वाढवतो बरोबर तर मी काही अंकीय कन्वर्जन्स घडण्याची अपेक्षा करतो तर मी काय करत आहे की अँटिनाची लांबी निवडत आहे एक अतिशय लोकप्रिय अँटेना लांबी जी साधारणतः अर्धी तरंगलांबी आहे आणि मी हाफ अ वेवलेंथअर्ध तरंगलांबी half a wavelength का निवडणार आहे हे स्पष्ट होईल आणि मी एक अत्यंत पातळ त्रिज्या निवडणार आहे तर मी निवडत आहे बरोबर तर हे मूलत अगदी पातळ आणि वायर्ड आहे जवळजवळ अर्धी तरंगलांबी परंतु थोडेसे कमी ठीक आहे तर हो हे स्पष्ट होईल की मी का निवडले आहे समजा मी डेल्टा टेस्टिंग फंक्शन्स निवडतो ठीक आहे तर डेल्टा टेस्टिंग फंक्शन्स सह असे होते की तुम्हाला असे काहीतरी मिळते ते तुमच्यासाठी एकत्र येऊ लागते हे जाणून घ्या की मी हे 120 आहे तुम्ही क्रूडसारखे काहीतरी सुरू करू शकता 20 म्हणू बरोबर येथून कन्वर्ज व्हायला सुरवात होते बरोबर तर हे डेल्टा गॅपसह आहे बरोबर तुम्ही विचारू शकता की मी येथे या प्रक्रियेचा वापर कसा करत आहे इनपुट इम्पेडन्स शोधण्यासाठी मला वेगवेगळी उत्तरे मिळतील मी डेल्टा गॅप इनपुट स्त्रोत किंवा मॅग्नेटिक फ्रिल निवडत आहे यावर अवलंबून वेगवेगळी उत्तरे मिळू शकतात कारण लिनियर अल्जेब्रा मॅट्रिक्स आणि वेक्टर भिन्न आहेत तुम्हाला वेगवेगळी उत्तरे मिळतील बरोबर परंतु उत्तर खरोखर यावर जास्त अवलंबून नसावे इनपुट इम्पेडन्स आहे आणि तेच मला मिळाले पाहिजे तर जेव्हा मी बघतो तेव्हा मला हे मिळते बरोबर समजा हे मूल्य अंदाजे 75 ते 80 ओहम्स आहे हे 75 ते 80 ओहम्सच्या जवळ आहे आणि या रिएक्टन्सचे काय होते तर यात एक विचित्र गोष्ट आहे म्हणजे स्वारस्य पूर्ण वर्तन आहे तर 0 बरोबर हे खरोखर कन्वर्ज होण्याची फार मोठी चिन्हे दर्शवित नाही ठीक आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की येथे काय चालले आहे तर हे डेल्टा गॅपसह आहे तर तुम्ही म्हणू शकता की हे परिणाम समाधानकारक नाहीत कदाचित मॅग्नेटिक फ्रिल इनपुट म्हणून थोडेसे अधिक अचूक असेल तर तुम्ही असे म्हणू शकता की मॅग्नेटिक फ्रिल घ्या विशेष म्हणजे तुम्ही आता जे काही पाहता ते रिएक्टन्ससाठी असेच होते तर तेथे एक चांगले कन्वर्जन्स असल्याचे दिसते परंतु रेझिस्टन्सचे समान मूल्य प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे किमान 100 ते 120 विभाग असणे आवश्यक आहे बरोबर आणि तुमच्याकडे काही आत्मविश्वास आहे की तो सुमारे 75 ते 80 ओहम्स आहे आणि येथे काय घडते ते म्हणजे रिएक्टन्स चे कन्वर्ज होताना दिसत नाही तर जर तुम्ही हे परिणाम पाहिले तर तुम्ही काय निष्कर्ष काढाल अँटिना डिझायनर म्हणून तुम्हाला हे पॅरामीटर्स दिले असल्यास बरोबर तुम्हाला CEM माहित नाही तुम्हाला CEM चा निकाल दिला आहे हे बघून तुम्ही काय म्हणाल विद्यार्थीः हे परिणाम जास्त आत्मविश्वासाला प्रेरित करू शकत नाहीत बरोबर तुम्ही असे म्हणू शकता की रियल पार्ट म्हणजे रेझिस्टन्स सुमारे 75 ते 80 ओहम्स आहे हा रिएक्टन्स मला माहित नाही बरोबर कधीकधी याचा अर्थ असा होतो दोन्ही निकाल दोन्ही पद्धती थोडा भिन्न परिणाम देत आहेत तर अँटिना डिझायनर म्हणून मी माझे मॅचिंग नेटवर्क बनवावे हे ठरवू शकत नाही मला चे मूल्य माहित असणे आवश्यक आहे बरोबर तर मलाचे मूल्य काय निवडायचे आहे तर ही व्यक्ती तुमच्याकडे परत येऊ शकते आणि म्हणू शकते की तुमचा CEM निरुपयोगी आहे बरोबर आणि जवळजवळ बरोबर होईल हे सोडून की म्हणून मी येथे मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे तो म्हणजे MoMची निवड खूप फरक करते बरोबर म्हणूनच आपण MoM पल्स बेसिस डेल्टा चाचणी करण्याचा सर्वात सोपा मार्ग केला मग तुम्हाला थोडेसे मिळेल तुम्हाला तुमचा CEM अभ्यासक्रम माहित आहे तुम्हाला थोडासा अंत झाला आहे असे वाटते ते काय आहेत हे माझे निकाल हे काही चांगले दिसत नाहीत तर तुम्ही पहा मला काहीतरी थोडेसे अधिक अचूक करायला द्या तर मी पल्स बेसिस आणि पल्स टेस्टिंग करीन बरोबर तर ही गॅलेरकिन्स ची पद्धत आहे तर मग मी येथे कोणत्या प्रकारचे निकाल मिळवू शकतो तर हे 80 ओहम्स च्या आसपासचे माझे आकलन आहे तुम्हाला येथे हे मिळते आणि लक्षात ठेवा हे अंदाजे 60 च्या आसपास आहे आणि हे 10 च्या आसपास आहे या मॅग्नेटिक फ्रिलबरोबर तुम्हाला काय मिळेल ठीक आहे अधिक रंजक गोष्टी येथे घडतात जेव्हा मी रिएक्टिव भाग पाहतो तर हे होते आणि नंतर हे होते N 60 आणि हे 0 च्या आसपास आहे हेच तुम्हाला डेल्टा टेस्टिंग फंक्शनसह मिळते म्हणजे डेल्टा एक्साईटेशन सह आणि मॅग्नेटिक फ्रिलसह तुम्हाला मिळेल तेच हे आहे आता जेव्हा तुम्ही हे परिणाम अँटिना अभियंत्यास दाखविता तेव्हा थोडे समाधान होते कारण दोन्ही पद्धती कन्वर्जझाल्या आहेत बरोबर तर तुमच्याकडे रिएक्टिव आहे म्हणजे रेझिस्टन्स भाग तुम्हाला माहित आहे जसे मी 80 ओहम्स 75 80 ओहम्स नमूद केले आहे आणि इनपुट रिएक्टन्स भाग जवळजवळ 0 आहे आणि दोन्ही पद्धती समान उत्तरे देत आहेत तर हे आपल्याला सांगते की उत्तेजनाची निवड इतकी महत्त्वाची नसते कारण तुम्ही महत्वाचे MoM सोडवित आहात तर सामान्यत जेव्हा विद्यार्थी प्रथमच CEM शिकतात तेव्हा ते पल्स बेसिस डेल्टा टेस्टिंग चा विचार करत असतात जर तुम्ही ते पुरेसे चांगले केले असेल तर ठीक आहे परंतु हे सांगत आहे की तुम्ही परिश्रम घेतले आहेत हे तुम्हाला माहिती आहे ते सर्वत्र येईपर्यंत पोहोचतात आणि काहीतरी थोडे अधिक अचूक करतात तुम्हाला हे मिळेल तुम्हाला आणखी वेगवान कन्वर्जन्स मिळेल उदाहरणार्थ पल्स बेसिस डेल्टा चाचणीमध्ये रेझिस्टिव्ह भाग जुळुन कन्वर्ज होण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 120 N जावे लागेल येथे अर्ध्या घटकांच्या संख्येच्या तुलनेत तुम्ही 60 मध्ये कन्वर्जंट निकाल मिळवण्यासाठी सक्षम आहात त्यापेक्षा अगदी कमी मध्ये सुद्धा होऊ शकते बरोबर तर तुम्ही संगणकीय वेळेची बचत करीत आहात पण Amn मेट्रिक्स एलिमेंट्स ची गणना करण्यासाठी तुम्हाला अजून थोडे काम करावे लागेल बरोबर आणि तुम्हाला उत्तर मिळेल बरोबर तर हे नेहमी लक्षात ठेवण्यासारखे काहीतरी आहे समस्या समजून घेण्यासाठी पल्स बेसिस डेल्टा चाचणी करणे खूप चांगले आहे वास्तविक गणना करण्यासाठी ते चांगले नाही आणि होय तर या 0 47 च्या निवडीचा अर्थ असा आहे की तुम्ही असे काहीतरी का निवडले पाहिजे कारण तुम्हाला एक रिएक्टिव भाग जवळजवळ 0 मिळत आहे आणि हे 75 ते 80 ओहम्स म्हणून दिसून येते जे नियमित RF सर्किटमध्ये जुळणे पुरेसे सोपे आहे हे बरं आहे का